नमस्कार आणि सीक्युर सिस्टीम इंजिनीअरिंग विषयाच्या या भागात आपले स्वागत आहे आता आपण असे मानुया तुम्ही इंटरनेट वरून एखादा प्रोग्राम डाउनलोड केला आहे त्या प्रोग्राम वर तुम्ही विश्वास ठेऊ शकता की नाही याची तुम्हाला खात्री नाही तुम्ही जर तो प्रोग्राम रन केला तर तुमच्या सिस्टीम मध्ये बिघाड होऊ शकतो किंवा काय माहित प्रोग्राम तुमची महत्वाची गोपनीय माहिती चोरू शकतो तुमची सिस्टिम बंद पाडू शकतो अथवा तुमच्या फाइल्स ही डिलीट करू शकतो व अजून बरेच काही तर हे प्रोग्राम ज्यांना आपण अविश्वासू प्रोग्राम म्हणतो ते आपण या भागात व पुढील भागात आपल्या सिस्टीम वर कसे रन करू शकतो हे पाहणार आहोत तर या पूर्ण भागात एप्लीकेशन जे की अविश्वासू आहे व तुम्ही ते अप्लिकेशन रन कसे करायचे हे पाहणार आहात तर पुढील भागात मॉड्यूल आणि लाइब्ररीझ ज्या अविश्वासू आहे ते पाहणार आहात तर उदाहरणार्थ असे माना कि तुम्ही एप्लीकेशन रन करत आहात व तुम्ही थर्ड पार्टी मॉड्यूल किंवा थर्ड पार्टी लाइब्ररीझ वापरत आहात ज्या कि तुमच्या एप्लीकेशन ला एक्झिक्युट करण्यासाठी लागत आहेत आता तुम्ही ते मॉड्यूल किंवा लाइब्ररी इंटरनेटवरून डाऊनलोड करू शकता पण तुम्ही त्यावर विश्वास ठेवू शकता की नाही याची तुम्ही खात्री देऊ शकत नाही उदाहरणार्थ जर त्या लायब्ररीमध्ये malicious code असेल तर तर प्रश्न पडतो कि तुम्ही तुमचे एप्लीकेशन कसे रन कराल जेव्हा की तुमचा त्या मॉड्यूल आणि लाइब्ररीझ जे तुमचे एप्लिकेशन वापरत आहे त्यावर विश्वास नाही तर हा प्रश्न सोडवण्यासाठी काही मार्ग आहेत तर पहिले आहे air gapped system चा वापर तर हे म्हणजे काय ते म्हणजे तुमच्याकडे एक कम्प्युटर हवा जो की तुमच्या सध्याच्या LAN मधील सर्व कम्प्युटर पासून स्वतंत्र वेगळा हवा ज्यावर तुम्हाला लागणारी Operating System दुसरे काही softwares जे की ह्या सिस्टीम साठी लागणार आहे आणि तुम्ही ज्यावर तुमचे अविश्वासू एप्लीकेशन रन करू शकतादुसरा मार्ग आहे की जो की cloud computing मध्ये नेहमी अवलंबला जातो म्हणजे Virtual Machine चा वापर तरी या मार्गाने तुम्ही तुमच्या सिस्टीम मध्ये Virtual Manchine बनवू शकता त्यामध्ये Guest Operating System इंस्टॉल करू शकता आणि मग अविश्वासू प्रोग्राम त्या वर्चुअल मशीन वर रन करू शकता आता तिसरा मार्ग कंटेनर चा वापर जसे की docker जे कि air gapped virtual machine इतके स्ट्रॉंग नाही पण काही स्वतंत्र आहे ज्यावर तुम्ही अविश्वासू एप्लिकेशन्स रन करू शकता तर आपण पाहिले की सर्व मार्ग जसे की air gapped virtual machine आणि कंटेनर आपल्याला काही प्रमाणात आयसोलेशन देतात की ज्यावर आपण अविश्वासू एप्लिकेशन्स रन करू शकतो तर हे सर्व Course gain मार्ग आहे आपण काय शिकलो तर dedicated entity पाहिजे या प्रत्येक मार्गा करिता उदाहरणार्थ air gapped system साठी स्वतंत्र वेगळा कॉम्प्युटर हवा कि जो फक्त अविश्वासू एप्लीकेशन रन करेल Virtual machine मध्ये तुमच्या सिस्टीम मध्ये तुम्हाला पूर्ण virtual machine लागेल त्याच प्रमाणे कंटेनर मध्ये तुम्हाला कंटेनर लागेल जसे की docker तुमच्या सिस्टीम मध्ये हवा तर ह्या भागात आपण पहात आहोत की fined gain solution जे entity isolate करण्यासाठी remote procedure call किंवा RPC वापरणार आहे या भागात आपण खालील प्रसंग बघूया असे मानूया की आपल्याकडे एक मोठे एप्लीकेशन सिस्टीम वर रन होत आहे तर एप्लीकेशन मध्ये वेगवेगळे मॉडेल्स आहेत आणि हे सर्व मॉडेल्स एकाचं एप्लीकेशन मध्ये प्रोसेस होत आहे आता असे मानूया की खूप सार्या vulnerablities ह्या एप्लीकेशन मध्ये आहे जसे की आपण पाहिले आहे जरी एखादी vulnerability एप्लीकेशन मध्ये असेल तर हल्लेखोराला ते एप्लीकेशन वापरता येऊ शकते आणि त्याला पूर्ण एप्लीकेशन चा एक्सेस मिळू शकतो त्यामुळे आपल्याला असे एप्लीकेशन बनवण्याची गरज आहे की जरी त्यात vulnerablities असतील हल्लेखोराला मर्यादित कमीत कमी माहिती मिळू शकेल या भागात आपण काय बघणार आहोत तर असे मोठे ऍप्लिकेशन कसे बनवायचे तरी हल्लेखोराला कडून vulnerablities exploit झाल्या तरी त्यापासून बिघाड नुकसान होण्याचे प्रमाण मर्यादित असेल आणि पूर्ण एप्लीकेशन वर त्या एका exploit मुळे परिणाम होणार नाही उच्च स्तरावर आपण काय करणार आहोत तर आपण मोठ्या ऍप्लिकेशन ला वेगवेगळ्या सब मॉड्यूल मध्ये मोडणार आहोत जे काहीसे असे दिसतील नंतर सर्व सब मॉड्यूल एकमेकांशी रिमोट प्रोसिजर कॉल किंवा आर पी सी च्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधतील आता यातील प्रत्येक सब मॉड्यूल स्वतंत्र प्रोसेस प्रमाणे रन होतीलत्यामुळे जरी हल्लेखोरा कडून vulnerability ह्या प्रोसेस मॉड्यूल मधील एखाद्या प्रोसेस मध्ये exploite झाली तरी हल्लेखोराला फक्त त्त्याचं मॉड्यूल चा एक्सेस मिळेल ह्या मॉड्यूल व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही मॉड्यूलला हानी पोहोचणार नाही त्यामुळे पूर्ण ऍप्लिकेशन मधील एकाच मॉड्यूलला हानी पोहोचू शकते केस स्टडी म्हणून आपण हा पेपर पाहूया ज्यामध्ये OKWS नावाचे वेब सर्वर आहे पारंपारिक वेब सर्वर कसे exploit होते व कसे हे सर्वर नंतर उच्च स्तराची सुरक्षा देण्यासाठी तयार केले गेले हे आपण ह्या OKWS वेब सर्वर पेपर मध्ये अभ्यासणार आहोत तर हा पेपर 2004 मध्ये प्रकाशित झालेला आहे आणि खरंतर हा अपाचे वेब सर्वर वरच परत काम करतोय आणि ज्या सर्व vulnerabilities Apache web server वर 2004 मध्ये होत्या त्यासाठी हा पेपर चांगला मार्ग दृष्टिकोन वेब सर्वर तयार करण्यासाठी देतोय तऱ हा वेब सर्वर OKWS Web Server म्हणून ओळखला जातो लक्षात घ्या जरी काही भाग यामधील वेगळे असले तरी हा केस स्टडी खूप छान आहे तर आपण पारंपारिक वेबसर्वर 2004 मध्ये दिसत होते ते पाहूयात पारंपारिक वेब सर्वर मध्ये विविध मॉड्यूलस होते जे सर्व एका address space वर रन व्हायचे जेव्हा कधी web client हा web browser मार्फत वेब सर्वरला जोडला जायचा तेव्हा वेब सर्वर मधील कनेक्शन मॉड्यूल trigger व्हायचे आणि कनेक्शन मॉड्यूल नंतर कनेक्शन संबंधी माहिती interpret करायचा आणि नंतर ती माहिती इतर मॉड्यूलसला पाठवायचा तर उदाहरणार्थ जर web browser client ने एखाद्या encrypted page करिता request पाठवली तर connection मॉड्यूल ती माहिती वेब सर्वर वर असलेल्या SSL मॉड्यूलला पाठवायचा तर दुसरीकडे जर client ने PHP पेज करिता request पाठवली तर connection module PHP module ला ती request पाठवायचा पुढे एक back end database असायचा जो वेब सर्वर मधील सर्व विविध modules access करायचे तर त्या access नुसार response हा client ला कनेक्शन मॉड्यूल मार्फत पाठवला जायचा आता इथे 2 गोष्टी लक्षात घ्या हे सगळे मॉड्यूल्स जसे की connection module core module सर्व विविध दुसरे मॉड्यूल्स एका address space वर रन होतात म्हणजेच सगळे एकच प्रोसेस म्हणून रन होत आहे आपल्याकडे एकापेक्षा अधिक client वेब सर्वर शी connect होत असतील तर तेव्हा विविध प्रोसेस असतील ज्यामधील प्रत्येक प्रोसेस एक client handle करेल Backend database server तसाच राहील तर आता एक वेब सर्वर एका पेक्षा अधिक web page चा host असेल उदाहरणार्थ एक web server host करू शकतो जसे की search engine आणि daily newspaper तर हे दोन्ही एकच database server handle करतो आता security ह्या पूर्ण सिस्टीमची Database सर्वर वर अवलंबून आहे database सर्वर च्या coarse grained access control policies दोन्ही search engine webpage आणि न्युज पेपर webpage मधील आयसोलेशन कंट्रोल करतात पुढे लक्ष द्या वेब सर्वर हा एका address space वर रन होतो त्यामुळे एखादी vulnerability यापैकी एखाद्या मॉड्यूल मध्ये आली तर पूर्ण वेब सर्वर ला हानी पोहोचू शकते आणि पूर्ण database server ला सुद्धा हानी पोहोचू शकते तर आपल्याकडे दोन प्रोसेस T1 आणि T2 आहे असे मानूया आणि ह्या दोन प्रोसेस दोन्ही clients च्या आहेत युजर 1 आणि युजर 2 उदाहरणार्थ युजर 1 हा वेब सर्वरशी जोडलेला आहे आणि सर्च इंजिन वापरत आहे जे वेब सर्वर ने host केले आहे आधी चर्चा केल्याप्रमाणे जेव्हा यूजर वन कनेक्ट होतो तेव्हा त्याच्या queryप्रमाणे नवीन प्रोसेस तयार होते म्हणजे प्रोसेस P1 आणि त्यानुसार डेटाबेस च्या सर्विसेस वापरल्या जातात याप्रसंगी डेटाबेस सर्विस सर्चइंजिनसाठी वापरली जाईल आणि रिझल्ट युजर वन कडे पाठवण्यात येईल आता त्याप्रमाणे असे मानू या युजर टू आहे आणि हा यूजर टू त्याचं वेब सर्वरशी जोडलेला आहे आणि न्युज पेपर web page वापरत आहे आता इथेअसलेला ग्राफ हा डीपेंडन्सी ग्राफ आहे जो की दाखवतो कशा वेगवेगळ्या entitities या एकमेकांवर डीपेंडंट आहे उदाहरणार्थ कधी एखाद्या सिस्टीमला हानी पोहोचली तर प्रत्येक H dependance चा शोध घेईन उदाहरणार्थ जर प्रोसेस P1 ला हानी पोहोचली तर T1 ते S1मधील H दाखवेल की सर्विस S1 ला सुद्धा हानी पोहोचली आहे आता लक्ष द्या पूर्ण वेब सर्वर मध्ये एकच address space असल्यामुळे जरी P1 सर्च इंजिनला query करत असेल पण address space एकच असल्यामुळे Service S2 जी की न्युज पेपर शी निगडित आहे तिलासुद्धा हानी पोचू शकते त्याच प्रमाणे दुसऱ्या स्टेट T1T2T3T4 यांनादेखील हानी पोचू शकते तर आपण असे मानूया वेब सर्वर मध्ये vulnerability आहे ज्यामुळे P1 exploit होते आता आपण सिंगल exploit चा परिणाम तपासूया तर dependency graph काहीसा असा दिसेल तर आपल्याकडे काही vulnerabilities आहे कि ज्या प्रोसेस P1 ला exploit करत आहे तेव्हापासून जेव्हा Service1 आणि Service2 हे P1 ला कंनेक्ट झालेले होते त्यामुळे Service1 आणि Service2 ला हानी पोहोचली त्याचप्रमाणे Service1 आणि Service2 ला हानी पोहोचल्यामुळे पूर्ण डेटाबेस ला हानी पोहोचली आता स्टेटस T1 T2 T3 व T4 ला हानी पोहोचली आणि त्यामुळे युजर 1 आणि युजर 2 ला पण हानी पोहोचली तर या dependency graph वर आपल्याला काय दिसतेय तर वेब सर्वर च्या एका विशिष्ट प्रोसेस मध्ये एक vulnerability असल्यामुळे सर्व युजर आणि सर्व सर्विसेस ज्या वेब सर्वर सपोर्ट करतो त्यांना हानी पोहोचली तर ह्या डिझाईन आर्किटेक्चर मुळे 2004 पूर्वी Apache's वेब सर्वर मध्ये सात वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले होत होते 2002 मध्ये ह्यातील काही हल्ले डेटा दिस्क्लोज करत होते पण ते मुद्दाम उद्देशून केले नव्हते ज्यामध्ये युजरला sensitive माहिती एक्सेस करता येत होती buffer overflows होतं होते रिमोट कोड एक्झिक्युट करायलाDenial service attack होतं होते दुसरे म्हणजे scripting attacks पण त्यावेळी झालेले आता आज आपण OKWS वेब सर्वर पाहूयात जो की Principle of least privileges या संकल्पनेवर आधारित आहे तर हे फारच बेसिक प्रिन्सिपल आहे ज्यामध्ये भरपूर Security designs आहेत

Principle of privileges संकल्पना ह्या तत्वावर आधारित आहे की ज्या सिस्टीम अटॅक साठी सर्वाधिक vulnerable असतील शक्यतो त्यात हल्लेखोराला साठी कमीत कमी उपयुक्त माहिती ठेवावी म्हणून अशा सिस्टीम जी Principle of privileges संकल्पना ह्या तत्वावर आधारित आहे रचना करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सिस्टीमला वेगवेगळ्या सबसिस्टीम मध्ये किंवा सबमॉड्यूल मध्ये विभागून घ्यायला हवे आणि fine grained पद्धतीने प्रत्येक सबमॉड्यूला काही मर्यादित अधिकार द्यायला हवेत जेणेकरून ते कार्यान्वित होऊ शकतील तर आपण असे मानूया की आपल्याकडे एक विशिष्ट आहे जे की फक्त सिस्टीम मधील UPS device access करते त्यामुळे तुमची सिस्टीम अशा पद्धतीने बनवलेली हवी की विशिष्ट मॉड्यूला फक्त USB read किंवा write करायचे access असेल त्याला सिस्टीम मधील दुसऱ्या कुठल्याही resources ला access करता येणार नाही त्याच प्रमाणे प्रत्येक मॉड्यूलवर least of privileges लागू केले जातील उदाहरणार्थ तात्पुरते असे समजा की आपल्याकडे एक विशिष्ट मॉड्यूल आहे कि ते सिस्टीमच्या एका फाईल मध्ये read किंवा write करते त्यामुळे सिस्टीम अशी असावी लागेल की जरी vulnerability एका मॉड्यूलमध्ये असेल आणि हल्लेखोर त्या विशिष्ट मॉड्यूलला हानी पोहोचवत आहे एकच फाईल असेल फक्त जिला हानी पोहोचलेली असेल अशा प्रकारचे मिनिमल एक्सेस सिस्टीममधील एका विशिष्ट मॉड्यूला द्यायचे असतील तर सिस्टीम अशाप्रकारे बनवावी लागेल जेणेकरून किमान एक्सेस मिळवण्यासाठी सबसिस्टीममध्ये न्यारो डिस्टन्स हवे सबसिस्टीम दरम्यान काय निश्चित केले पाहिजे ते म्हणजे विविध मॉड्यूलमधील इंटरफेस शक्य तितके न्यारो हवे की दोन मॉड्यूल असल्यास एक मॉड्यूल फक्त दुसर्या मॉड्यूलमध्ये दोन फंक्शन्स कॉल करतो तर सिस्टमला अशा प्रकारे बनवावे की फक्त त्या दोन फंक्शन्स रद्द केल्या जाऊ शकतात आणि त्या दुसर्या मॉड्यूलमधील कोणतेही फंक्शन्स पहिल्या मॉड्यूलमधून एक्सेस करता येणार नाही इतर बाबीं प्रमाणे सिक्युअर सिस्टीम बनवणे महत्त्वाचे आहे बाहेरील एखाद्याने सिस्टीम वापरू नये याकरिता सुरक्षिततेची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे उदाहरणार्थ Operating system म्हणजे तुम्ही एखादे मोठे ऍप्लिकेशन बनवत आहात तुम्हाला सिक्युरिटी मॅनेजर आहे की नाही याची खात्री करून घ्यावी लागेल जो बाहेरील ऍप्लिकेशनच्या सिक्युरिटीचे काम पाहतो कारण जर सिक्युरिटी मॉड्यूल मधील एप्लिकेशनला हानी पोहोचली तर पूर्ण ऍप्लिकेशनला हानी पोहोचेल तर दुसरीकडे ऑपरेटिंग सिस्टिम स्वतः एप्लीकेशन सिक्युरिटी साठी जबाबदार असेल तर ऑपरेटिंग सिस्टिम एप्लीकेशनच्या बाहेर आहे त्यामुळे हल्लेखोर ऑपरेटिंग सिस्टीमला हानी पोहोचवून ऍप्लिकेशन एक्सेस करणार हे दुसऱ्या कुठल्याही हल्ल्यापेक्षा अधिक कठीण असू शकते उपयुक्त समज अशी आहे की हल्ला परिस्थिती दरम्यान इंटरफेसमध्ये हल्ले होण्याची शक्यता जास्त असते जी वापरकर्त्याच्या जवळ असलेल्या उदाहरणार्थ नेटवर्क इंटरफेस असतात म्हणूनच तुलनात्मकपणे या प्रकारच्या इंटरफेसचे संरक्षण करणे अधिक critical असेल तर आपण आता OKWS वेब सर्वर मध्ये Principle of Least Privileges कसे वापरले जाते ते पाहूयात अधिक माहिती तुम्ही OKWS पेपर मधून मिळवू शकतात जो तुम्ही इथून डाऊनलोड करू शकतात तर Principle of Least Privileges मिळवण्यासाठी OKWS वेब सर्व्हर विशिष्ट नियमांसह बनवलेला आहे पहिला नियम असा आहे की प्रत्येक स्वतंत्र सर्विस किंवा प्रत्येक स्वतंत्र मॉड्यूल स्वतंत्र प्रोसेस मध्ये रन होते तर उदाहरणार्थ आपल्याकडे दोन वेगवेगळ्या सर्विसेस असल्यास उदाहरणार्थ सर्च इंजिन आणि दुसरे एक असे म्हणूयात की न्युज पेपर यापैकी प्रत्येक स्वतंत्र प्रोसेस मध्ये रन व्हायला हवे असे केल्याने आपली गरजेपेक्षा जास्त माहिती प्रदर्शित होणार नाही OKWS प्रत्यक्षात वापरत असलेले आणखी एक तत्व म्हणजे प्रत्येक सर्विस स्वतंत्र chroot jail मध्ये रन करायची किंवा रूट जेल बदलायचे म्हणून आपण सीएच रूट जेल काय आहे याबद्दल अधिक तपशील पाहू परंतु ह्या विशिष्ट सर्विसला काय दिले जाईल ते म्हणजे तिला लागणाऱ्या फाईल एक्सेस ती करू शकते एखादी विशिष्ट सर्विस उदाहरणार्थ ऑपरेशनसाठी न लागणाऱ्या फाईल ऍक्सेस करू शकणार नाही म्हणजे प्रत्येक प्रोसेस वेगवेगळे unprivileged यूजर म्हणून रन होईल OKWS वेब सर्वर हा युनिक सिस्टीम वर रन होत असल्यामुळे काय खात्री करून घ्यावी लागेल तर प्रत्येक प्रोसेस आणि प्रोसेस मध्ये असलेल्या ज्या वेगवेगळ्या सर्विसेस युजर्सकडून रन होताय तर आपल्याकडे सर्च इंजिन आहे जे युजर रन करत आहे तसेच वेगवेगळे युजर डेली न्यूज पेपर रन करत आहेत तर असे करून आपण एका प्रोसेसला दुसऱ्या प्रोसेस पासून isolate करत आहोत हे फार उपयुक्त आहे कारण याचा वापर करून आपण एका प्रोसेस ला दुसरी प्रोसेस debug करण्यापासून प्रतिबंधित करू शकतो किंवा दुसऱ्या प्रोसेसची माहिती read करण्यापासून प्रतिबंधित करू शकतो आणि अजून बरेच काही OKWS वेब सर्व्हर चे शेवटचे तत्व म्हणजे तो डेटाबेस एक्सेस प्रिव्हिलेजेस चा न्यारो सेट देतो त्यामुळे डेटाबेस सर्विस ला कुठल्याही दुसऱ्यांना एक्सेस करण्यापासून तो प्रतिबंधित करतो OKWS सर्व्हर प्रत्येक डिझाईन नियमांचा कसा वापर करतो याविषयी तपशीलात जाण्यापूर्वी या डिझाइन नियमांमध्ये आपण या सिस्टीम बद्दल महत्त्वाच्या दोन बाबी बघणे आवश्यक आहे आवश्यक सुरक्षा प्रदान करण्यासाठी OKWS सर्व्हर खाली दाखविल्या प्रमाणे युनिक सिस्टीम वर अवलंबून आहे आवश्यक आईसोलेशन मिळवण्याकरिता OKWS वेब सर्वर डिझाईन मध्ये तीन युनिक साधने मोठ्या प्रमाणात वापरली जातात तर एक म्हणजे Change root chroot आणि तुम्ही Change root आणि setuid साठी मुख्यपृष्ठे पाहू शकतात किंवा Google वर शोधू शकतात तर Change root असा आहे जो फाइल सिस्टम जी प्रोसेस पाहू शकते कशी असावी हे सांगतो संपूर्ण OKWS वेब सर्वर ची सुरक्षा ऑपरेटिंग सिस्टमने प्रदान केलेल्या सुरक्षेवर आधारित आहे मुख्यता उपयुक्त साधने आहेत जी OKWS वेब सर्वर कडून वापरली जातात पहिले म्हणजे change root दुसरे set uid आणि तिसरे म्हणजे आपण मागील भागात पाहिलेले passing file descriptor चा वापर change root मध्ये तुम्ही man pages पाहू शकतात change root चा वापर करून process काय पाहू शकते हे file system मध्ये define करू शकतात कोणी सिस्टीम मधील प्रत्येक प्रोसेस करता वेगवेगळ्या फाइल्स सिस्टमस define करू शकतात म्हणून यामुळे काय होऊ शकते तर प्रत्येक प्रोसेस वेगवेगळ्या फाईल सिस्टम पाहू शकतात जर एखाद्या फाईल सिस्टिमला हानी पोहोचली असेल आणि हल्लेखोर सिस्टिमला हानी पोहोचवत असेल आणि त्या सिस्टिम वर shell create करत असेल हल्लेखोर फक्त त्या विशिष्ट प्रोसेसच्या फाइल्स पाहू शकतो दुसऱ्या प्रोसेस च्या फाईल त्याला दिसणार नाही म्हणून दुसर्या शब्दात सांगायचे झाले तर हल्लेखोराला फाईलचे मर्यादित एक्सेस दिले आहे त्यामुळे दुसरे कुठल्याही फाइल्स तो पाहू शकत नाही दुसरे साधन म्हणजे जे आपण मागील भागात पाहिले setuid setuid command चा वापर करून एखादी प्रोसेस विशिष्ट user identifier किंवा user ID वापरून रन करू शकतो हे वापरून आपण काय मिळवू शकतो तर आपल्याला प्रोसेसची सुरुवात करता येईल आणि वेगवेगळे unprivileged यूजर म्हणून रन करता येईल OKWS मध्ये वेगवेगळ्या प्रोसेस वेगवेगळे युजर म्हणून रन होतातया प्रत्येक वेगवेगळ्या प्रोसेस स्टार्ट केल्या जातात आणि त्या वेगवेगळे युजर म्हणून रन होतात त्यामुळे जर एखाद्या प्रोसेस ला हानी पोहोचली तर प्रोसेस debug करता येत नाही किंवा कनेक्ट करता येत नाही किंवा दुसऱ्या प्रोसेसची अंतर्गत माहिती मिळवता येत नाही setuid दुसरे उपयुक्त एप्लीकेशन म्हणजे आपण एखाद्या युजरला मर्यादित privileges देऊ शकतो उदाहरणार्थ जर सिस्टीम ह्या privileged मोडमध्ये रन होत आहे आणि तिला हानी पोहोचली आहे हल्लेखोर दुसऱ्या सिस्टीम रिसोर्सेस मध्ये बदल करू शकतो जसे की सिस्टीम पोर्ट इत्यादी आता setuid चा वापर करून आपण ह्या गोष्टी प्रतिबंधित केल्या तिसरे साधन जे OKWS कडून exploit केले जाते ते म्हणजे युनिक सिस्टिम मधील एक प्रोसेस file descriptor तयार करेल आणि दुसऱ्या प्रोसेसला ते file descriptor पाठवेल आणि जेव्हा दुसऱ्या प्रोसेसला ते file descriptor मिळेल तेव्हा ते previleged file ऍक्सेस करू शकेल किंवा दुसऱ्या लागणाऱ्या files चेक न करता ऍक्सेस करू शकेल तर याचा वापर करून एखादी एखाद्या प्रोसेसला चाइल्ड प्रोसेसचे प्रिविलेज न वापरता प्रिविलेज फाईल ऍक्सेस करता येऊ शकते आता जर आपण मागे dependancy graph कडे गेलो कसे OKWS ला हानी पोहोचली हे पाहिले तर आपल्याला दिसते की सिस्टीम मधील कमीत कमी भागांना हानी पोहोचली आहे तर OKWS संबंधित प्रत्येक प्रोसेस ही सर्विसशी जोडली गेली आहे हे apache सारखे नाही की जिथे यूजर हा विशिष्ट प्रोसेसशी जोडला जायचा OKWS मध्ये प्रोसेस सर्विसशी जोडली जाते त्यामुळे एका प्रोसेसला हानी पोहोचली तर त्या संबंधित सर्विसला हानी पोहोचते आणि ती सर्विस वापरणारे सर्व युजर्सला हानी पोहोचते म्हणून आपण पाहतोय की T1 व T3 यांना आणि पोहोचली आहे तर असे म्हणूया की सर्विस S1 हे वेब ब्राऊझरशी निगडित आहे सर्विस S2 हे न्यूज पेपर सर्विसशी निगडित आहे आता असे मानूयात की सर्विस S1 हे सर्च इंजिनशी निगडीत आहे तर सर्विस S2 हि डेली न्यूज पेपरशी निगडीत आहे आता समजा सर्च इंजिनला हानी पोहोचली तर सर्व युजर्स आणि सर्च इंजिनच्या संबंधित सगळ्या स्टेटसला हानी पोहोचेल तर दुसऱ्या ठिकाणी सगळ्या न्युज पेपर संबंधित स्टेट आणि सर्विसेस अबाधित राहतील म्हणून तुम्ही पाहताय की ज्या डेली न्यूज पेपर संबंधित सर्विसेस प्रोसेस होत्या P2 S2 T2 व T4 त्या अबाधित राहिल्या तर सर्च इंजिन निगडीत सगळ्यांना हानी पोहोचली तर OKWS हा एका सर्विसला दुसऱ्या सर्विस पासून isolate करतो हे तुम्ही पाहिले पण हा सिक्युरिटी मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग नव्हे आता जर एखाद्याने अशी सिस्टिमची रचना केली की जी विविध entities मधील strict confinement किंवा strict isolation दर्शवते तर ते काहीसे असे दिसेल म्हणजे जर युजरला हानी पोहोचली तर युजर संबंधित सर्व कार्यांना हानी पोहोचली तर उदाहरणार्थ इथे पाहिले तर U1 ला जर हानी पोहोचली तर प्रोसेस P1 आणि स्टेट डेटा T1 व P2 ला पण हानी पोहोचले तर यूजर 2 प्रोसेस 2 आणि सगळ्यांना हानी पोहोचेल तर ही योग्य परिस्थिती आहे पण प्रत्यक्षात तसे करणे सोपे नाही कारण हे प्रत्यक्षात उतरवण्या करता आपल्याला प्रत्येक युजर करता एक प्रोसेस लागेल हे मॉडेल जास्त प्रमाणात सुरक्षितता देईल आणि विविध entities मध्ये खूप strict isolation देईल म्हणून हे इतर रचनेपेक्षा अशा प्रकारच्या रचनेचा चांगला परफॉर्मन्स मिळतो हे फक्त ह्या तत्त्वामुळे मिळते की आपल्याकडे प्रत्येक युजरला एक प्रोसेस आहे आणि जर तुम्हाला वेबसर्वरला मोठ्या प्रमाणात यूजर कनेक्ट करायचे असतील तर प्रोसेसची संख्या पण वाढेल आणि त्यामुळे परफॉर्मन्स खालावेल दुसरीकडे OKWS वेब सर्वरचे principle आहे की हानी होऊ शकते किंवा सिक्युरिटी व performance चा ट्रेड ऑफ मिळू शकतो तर आपण जरा तपशीलवार पाहूयात या रचनेतला मुख्य भाग आहे तो म्हणजे विशिष्ट प्रोसेस ज्याला OKLD असे संबोधले जाते तर ही विशिष्ट प्रोसेस रूट युजर म्हणून रन होते आणि ही change root directory मध्ये रन होते आणि रन म्हणून संबोधले जाते ही विशिष्ट प्रोसेस पूर्ण OKWS वेब सर्वरच्या boot strapping ची काळजी घेते ज्या प्रोसेस एक्झिक्युट होत आहे त्यांना मॉनिटर करते आणि जर एखादी प्रोसेस क्रॅश झाली आहे का हे पण शोधते जर क्रॅश झाली असेल तर तिला पुन्हा सुरू करते OKLD प्रोसेस एक्झिक्युट व्हायला सुरुवात झाल्यावर ही 2 प्रोसेस तयार करते एक म्हणजे OKD प्रोसेस आणि OKLOGD प्रोसेस OKLOGD प्रोसेस हे OKLOGD यूजर सोबत रन होते आणि ते चेंज रूट डिरेक्टरी ज्याला log म्हणतात तेथे रन होते तर ही प्रोसेस वेब सर्वरच्या प्रत्येक कार्याच्या logging बाबत काळजी घेते तर मुळतः जरी दुसऱ्या प्रोसेस ला फाईल मध्ये लिहायचं असेल किंवा फाईल सिस्टीम मध्ये logged in करायचे असेल तर त्यांना RPCs मार्फत प्रोसेस सोबत संवाद साधावा लागतो आता OKD प्रोसेस पाहूया OKD प्रोसेस युजर सोबत फाईल सिस्टीम मध्ये रन होते ही विशिष्ट प्रोसेस काय करते Port 80 मधून एक external कनेक्शन ऐकते आणि मग request विशिष्ट सर्विस कडे पाठवली जाते जर चुकीचे असेल तर HTTP 404 Error रिमोट client ला पाठवली जाते जर request broken असेल तर HTP 500 request रिमोट client कडे पाठवली जाते तर दुसरी सर्विस जी स्टार्ट होते ती म्हणजे PUBD सर्विस हे www यूजर सोबत रन होते आणि Change root directory जिला ht docs असे संबोधले जाते त्यामध्ये रन होत आहे तर ही PUBD सर्विस local configuration Files ला कमीत कमी एक्सेस देते आणि HTML फाइल्स ला पण कमीत कमी एक्सेस देते तर हिला फक्त readonly एक्सेस असतो इथे नमूद करण्याजोगी गोष्ट आहे की ह्या विविध प्रोसेस पैकी OKLOGD प्रोसेस फाईल सिस्टिम संबंधित read किंवा write करू शकते बाकी सर्व प्रोसेस फक्त read करू शकतात आता हा OKLD चा सेटअप विविध सर्विसेस तयार करेल जसे की PHP सर्विस SSL सर्विस आणि अजून बऱ्याच यातील प्रत्येक सर्विस वेगवेगळ्या root मध्ये रन होत आहे आणि Change root फाईल सिस्टिम मध्ये रन होत आहे आता नमूद करा की खरंतर वेगवेगळ्या प्रोसेस Change root फाईल सिस्टिम मध्ये रन करत आहोत कारण ही फाईल सिस्टिम Read Only आहे तर आता OKD व विविध सर्विस मध्ये कनेक्शन आहे प्रत्येक कनेक्शन ज्याने OKD ला request केली आहे ती सर्विस interpret करून request संबंधित सर्विस ला पाठवून देईल त्याच बरोबर तिथे OKD प्रोसेस व विविध सर्विस मध्ये RPC's तंत्र वापरले आहे हे RPCOKD व त्या संबंधित सर्विस मध्ये request पाठविण्यासाठी वापरले जाते तर अशाप्रकारे OKWS वेब सर्वर मध्ये विविध प्रोसेसचा समावेश आहे OKLD हे पूर्ण वेब सर्वरचे रूट आहे ते सर्व सर्विसेस नीट रन होतात की नाही हे पाहते आणि जर नीट रन होत नसतील आणि एखादी सर्विस crash झाली असे आढळले किंवा stop झाली असे आढळले तर पुन्हा सुरू करण्यात येते तर अशा पद्धतीने OKWS वेब सर्वर व्यवस्थितपणे काम करतो आणि मोठ्या एप्लीकेशन मध्ये विविध मॉड्यूलला आइसोलेट करतो पुढील भागात आपण चांगले grainned isolation कसे मिळेल हे पाहणार आहोत आता आपल्याकडे पुष्कळ प्रोसेस होत्या प्रत्येक प्रोसेस एकमेकांशी RPC मार्फत संवाद साधत होत्या म्हणून RPC फार heavy असायचे कारण प्रत्येकामध्ये System Call असायचे आणि म्हणून operating system रन व्हायची तर पुढील भागात आपण काय करणार आहोत तर Fine Grained Isolation Mechanism जिथे आयसोलेशन एका प्रोसेस मध्ये मिळवले जाते